तुम्हा सर्वांना नमस्कार आतापर्यंत आपण वित्त विधानांवर तपशीलवार चर्चा केली आहे जसे की बॅलन्स शीट प्रॉफिट अँड लॉस profit loss आणि कॅश फ्लो आपण काही केसेस ही बघितल्या आहे जिथे आपण प्रत्येकी ही तीन विधान तयार करण्याचा प्रयत्न केला होता आजही आपण चर्चा करणार आहोत एका चित्तवेधक केस बद्दल आणि जेथे त्याच कंपनीचे तिन्ही वित्त विधान तयार करणार आहोत तुम्हाला डेटा अगोदरच दिलेला आहे आणि हे अपेक्षित आहे की तुम्ही त्यातील प्रत्येक भाग समजून घ्याल आणि त्यातील परिभाषा सुद्धा समजून घ्याल आणि मग त्याला सुनिश्चित स्वरूपानुसार व्यवस्थित क्रमाने लावाल तर ही केस आहे हिंदाल्को लिमिटेड ह्या कंपनीची ही एक एल्युमिनियम आणि तांब निर्माण करणारी अग्रगण्य कंपनी आहे जी आदित्य बिर्ला या उद्योग समूहाची असून तिचे मुख्यालय मुंबई येथे स्थित आहे आणि धातू व्यवसायातील ही एक प्रमुख कंपनी आहे कंपनीची वार्षिक उलाढाल चांगली आहे मी तुम्हाला तुमच्याशी सामायिक केलेला कागद उघडायला विनंती करीन तुम्ही कृपया खात्री करून घ्या की तुम्ही ह्या केस चे प्रिंट घेऊन बसले आहात जर हे तुमच्यापाशी नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ थांबवून प्रिंट घ्यावे आणि मगच आपण पुढील चर्चा सुरू करू तर धातु व्यवसायातील ही एक अग्रगण्य कंपनी आहे जिचे वार्षिक उलाढाल 15 अब्ज डॉलर्स असून तिचे मनुष्यबळ 20000 एवढे आहे ही जगातील सर्वात मोठी ऍल्युमिनियम रोलिंग कंपनी आहे आणि आशिया खंडातील प्राथमिक ऍल्युमिनियम बनवणारी मोठ्या कंपनीपैकी एक आहे ह्या माहिती बरोबरच आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊ जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करणेशी संबंधित आहे मी ह्या करिता तात्पुरते दहा गुण ठेवले आहेत कारण अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेत विचारल्या जाऊ शकतात किंवा असाइनमेंट मध्ये दिले जाऊ शकतात आता ही माहिती आहे प्रॉफिट अँड लॉस profit loss करिता तुम्ही या माहितीच्या आधारे प्रॉफिट अँड लॉस profit loss अकाउंट तयार करायला सुरुवात करा आपण एका नंतर एक कलम घेऊ आणि त्यांना प्रॉफिट अँड लॉस profit loss च्या योग्य विभागात ठेवू सर्वप्रथम आहे डिफर्ड टॅक्स ह्याला तुम्ही कुठे ठेवाल मला वाटतं तुम्हा सर्वांना हे माहित आहे की चालू वर्षात देय असणाऱ्या करांना करंट टॅक्स असे म्हणतात परंतु असे कर जे चालू उत्पन्नावर लागू होतात पण ज्यांचा भरणा काही काळानंतर केल्या जाऊ शकतो त्यांना डिफर्ड टॅक्स असे म्हणतात आपण ह्याला 'T' असे चिन्हांकित करू अशा पद्धतीने इतर सर्व कलमांना चिन्हांकित करा पुढे आहे वर्षाचे इतर सर्वसमावेशक उत्पन्न हे कुठे जाईल हा कदाचित तुमच्या करीता एक नवीन कलम आहे सर्व कलमांची गणना झाल्यानंतर आपल्याला हे प्रॉफिट अँड लॉस profit loss च्या खाली दाखवावे लागते म्हणून मी हे नंतर दाखवीन मग आहे वापरलेली सामग्रीची किंमत ही खर्चापैकी एक आहे 'एक्सपेंस' या शीर्षकाखाली हा पहिला कलम आहे याच्या रकमेकडे जरा लक्ष द्या ही निर्माण क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी आहे आणि ही रक्कम रुपये पंचवीस हजार करोड पेक्षा जास्त आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट profit loss account मध्ये ही सर्वात मोठ्या रक्कमानपैकी एक आहे मग स्टॉक इन ट्रेड ची खरेदी स्टॉक इन ट्रेड चा अर्थ काय बघा प्रामुख्याने निर्माण क्षेत्रात काम करणाऱ्या या कंपन्यांना फार कमी गोष्टींची खरेदी किंवा पुनर्विक्री करावी लागते तुम्ही बघू शकता की ही रक्कम फार छोटी आहे पण तरीही तो एक खर्च असलेला कलम आहे एम्पलोयी बेनिफिट्स हा सुद्धा एक खर्च आहे म्हणून याला सुद्धा आपण 'E' अक्षराने चिन्हांकित करू तुम्ही बघू शकता की ह्याची रक्कम तुलनात्मक दृष्टीने कमी आहे कारण ही एक निर्मिती क्षेत्रातील कंपनी आहे आणि हिचे 1800 यांत्रिकीकृत ऑपरेशन्स आहेत म्हणून कामगार कर्मचाऱ्यांवरील खर्च तुलनात्मक दृष्टीने कमी ठेवण्यात आला आहे तो 6000 करोड एवढा आहे पुढे आहे इक्विटी शेअर्स शेअर कॅपिटल ह्याला तुम्ही कुठे ठेवाल प्रॉफिट अँड लॉस profit loss मध्ये याची गरज आहे का खरं बघाल तर प्रॉफिट अँड लॉस profit loss मध्ये याची गरज नाहीये कारण हा बॅलन्स शीट चा कलम आहे आपण समभागांची संख्या मोजू शकू या कारणाने तो इथे दिलेला आहे 89 करोड ही पेड अप शेअर कॅपिटल आहे आणि एक रुपया हि फेस व्हॅल्यू आहे याचा अर्थ असा की समभागांची संख्या सुद्धा 222 89 करोड एवढी आहे ह्याची गरज आपल्याला अर्निंग पर शेअर ची गणना करण्यासाठी पडेल सध्या आपल्याला याची गरज नाहीये म्हणून आपण याकडे दुर्लक्ष करू आपण ह्याच्यापुढे एन् असे लिहू कारण हा प्रॉफिट अँड लॉस profit lossचा भाग नाहीये फायनान्स कॉस्ट हा एक खर्च आहे डेप्रिसिएशन अंड अमोर्टायझेशन depreciation amortization सुद्धा एक खर्च आहे आणि असे इतर काही खर्च अपवादात्मक किंवा असामान्य कलमांच्या आधीचा नफा किंवा तोटा हा गणलेला नफा तुम्हाला देण्याची आवश्यकता नाहीये परंतु तो दिला आहे जेणेकरून तुम्ही ही त्याची फेरतपासणी करू शकाल जेव्हा केव्हा जरूरत पडेल तर हा गणलेला नफा आहे आणि म्हणून मी ह्याच्या पुढे 'P' असे लिहितो आहे इन्व्हेंटरी मध्ये होणारी वाढ ह्याला तुम्ही कुठे ठेवाल हा सुद्धा एक खर्च आहे पण हा फसवा आहे कारण हा अधिक असावा की वजा असावा याच्यामुळे एक तर खर्च वाढणार असेल किंवा कमी होणार असेल तर इन्व्हेंटरी मध्ये वाढ झाल्यावर खर्च वाढेल की कमी होईल यावर तुम्ही विचार करा कारण बरेच वेळा इथे चूक होते बघा इथे असे होते आहे की आपण किंमत तर चालू कालावधीत चुकवली आहे परंतु त्याचा उपयोग आपल्याला पुढील कालावधीत होणार आहे म्हणून याच्यामुळे चालू कालावधीत खर्च कमी होणार आहे तुम्हाला मी स्मरण करून देतो की मी ह्याला वजा ठेवतो आहे लक्षात असू द्यावे पुढे असामान्य कलम आहे याची नोंद होणार आहे पण सामान्य खर्चा बरोबर नव्हे तर नियमित कराच्या गणेने नंतर हा असामान्य कलम आहे तरीपण कराचा एक भाग असल्यामुळे मी याच्यापुढे 'T' असे लिहितो आहे रेवेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स इतर उत्पन्न खाली येईल विक्रीवरील उत्पादन शुल्क कुठे येईल हा एक फसवा कलम आहे एक तर उत्पादन शुल्कामध्ये येईल किंवा जी हा एक उत्पन्नाचा भाग आहे जरी तो आपला नसला तरी पण खर्चामध्ये अप्रत्यक्ष कर समाविष्ट असतात म्हणून इथे हे उत्पन्न सुद्धा घेतले जाईल म्हणून याच्यापुढे मी 'I' असे लिहितो आता वरील सर्व माहितीचा उपयोग करून तुम्हाला करा नंतरचा नफा किंवा तोटा मोजायचा आहे आणि नंतर करा पूर्वीचा नफा किंवा तोटा आणि इ सुद्धा मोजायचा आहे इतर गोष्टी तुमच्याकरिता सोप्या आहेत लक्षात असू द्यावे की नफ्याची गणना केल्यानंतर तुम्हाला वर्षाचे इतर सर्वसमावेशक उत्पन्न सुद्धा लक्षात घ्यायचे आहे मी आता काही क्षण थांबतो तुम्हीसुद्धा व्हिडिओ थांबवून तुमचे गणित करा आणि त्यानंतर आपण उत्तरावर चर्चा करू तर तुम्ही उत्तरावर चर्चेसाठी तयार आहात आता आपण उत्तराकडे वळू इथे आपण कंपनीच्या कार्यामुळे उत्पन्न झालेला महसूल बघतो आहोत तुम्ही बघू शकता की हा स्वतंत्र प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये दिसतो याचा अर्थ असा की हा फक्त या कंपनी पुरताच आहे आणि सहाय्यक कंपनीचा नव्हे तर पहिला आहे रेवेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स हा प्रॉफिट अँड लॉस profit lossच्या उत्पन्ना खाली आहे यात तुम्ही इतर उत्पन्न जोडा आणि तुम्हाला एकूण उत्पन्न मिळेल हा नोट नंबर काय आहे कुठल्याही कलमा विषयी तपशीलवार माहितीची नोंद करण्यासाठी एक नोंद संख्या आहे तुमच्यापैकी ज्यांना अधिक स्वारस्य असेल ते हिंडल्को कंपनीचा वार्षिक अहवाल बघू शकता आणि त्यातील तपशीलवार नोंदीचा अभ्यास करून या महसूलाची गणना कशी केली ते बघू शकता पुढचा खर्च विभाग आहे या विभागात आपण सर्वप्रथम कॉस्ट ऑफ मटेरियल कंज्यूमड घेऊ जी सर्वात मोठी रक्कम आहे तुम्ही बघू शकता की मी इथे दोन वर्षांचे आकडे घातले आहे गणना करायच्या हेतूने एका वर्षाचे आकडे दिले आहे आणि आदल्या वर्षीचे आकडे तुम्हाला तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी दिले आहेत आणि यासंबंधीचे तुमचा आकडेवारीचा कल समजून घेण्यासाठी तुम्ही बघू शकता कि दोन वर्षात विक्रीचा महसूल धारणपणे दहा टक्क्यांनी वाढला आहे अगोदर 39 करोड होता आणि आता ते चाळीस करोड झाला आहे त्याचप्रमाणे कॉस्ट ऑफ मटेरियल कंज्यूमड सुद्धा 21 करोड पासून 25 करोड पर्यंत वाढली आहे खरे बघितले तर कॉस्ट ऑफ मटेरियल बरीच वाढली आहे पुढे आहे स्टॉक इं ट्रेड ची खरेदी मग साठ्यात होणारी वृद्धी आणि मग विक्री वरील शुल्क उत्पादन शुल्क हा एक फसवा कलम असू शकतो ज्याला आपण इथे खर्चामध्ये समाविष्ट केले आहे जरी अगोदर मी तुम्हाला सांगितलं असलं की ह्याला उत्पन्नातही घेऊ शकतो तरीही इथे तो विक्रीशी संबंधित असल्यामुळे त्याला खर्चात घेणे आवश्यक आहे मग आहे एम्पलोयी बेनिफिट एक्सपेंस वीज आणि इंधन वित्त खर्च डेप्रिसिएशन अंड अमोर्टायझेशन आणि इतर खर्च तुम्हाला एकूण खर्च 38 करोड आणि 41 करोड अनुक्रमे मिळतो आता तुम्ही अपवादात्मक कलमांच्या आणि कराच्या नफा मोजू शकता ह्या टप्प्यावर अपवादात्मक कलमाला लक्षात घेऊ त्याचे मूल्य 325 आहे आता तुम्हाला मिळतो करा पूर्वीचा नफा मग करा वरील खर्च करंट टॅक्स आणि डिफर्ड टॅक्स आता तुम्हाला वर्षाचा नफा किंवा तोटा मिळेल ह्या टप्प्यावर मला वाटतं तुम्ही हे पहिल्यांदा करत असाल आपल्याला वर्षभराचे सर्वसमावेशक उत्पन्नाची गणना करणे आवश्यक आहे हे ह्या कंपनीच्या नियमित व्यवसायातून नसून इतर स्त्रोतांपासून आहेत आणि याचे मूल्य 957 एवढे आहे आपल्याला हे वर्षाच्या नफा किंवा नुकसानाची गणना केल्यानंतर जोडावे लागेल आणि कराशी संबंधित कलमांच्या गणने नंतर आता तुम्ही याची गणना कशी कराल मला वाटतं आपण सूत्र संबंधी काही चर्चा केलेली नाही पण सध्या मी नुसतं लिहून घेतो आपल्याला प्रॉफिट आफ्टर टॅक्स घ्यायचा आहे म्हणजे या उदाहरणात आपण गणले ला नफा घ्यायचा आहे आणि त्याला समभागांच्या संख्येने भागायचे आहे मागील सत्रात आपण पण यावर चर्चा केली होती आणि बघितले होते की भागधारकांना अर्निंग पर शेअर मध्ये स्वारस्य असते म्हणजेच एका समभागावर कमवलेला नफा याचाच अर्थ समभागांच्या मालकाला मिळत असलेला नफा एकूण समभागांनी भागल्यावर आपल्याला ही संख्या मिळते तर एकूण समभागांची संख्या आपल्याला माहित आहे जी 222 आहे 2393 ला 222 ने भागल्यावर आपल्याला अर्निंग पर शेर चे मूल्य मिळते बेसिक आणि डायलूटेड आपण जर चालू समभाग विचारात घेतले तर यांना बेसिक म्हणू आणि त्यात भूतकाळात मिळणारे समभाग ही जोडले तर यांना डायलूटेड म्हणू तर हे झालं प्रॉफिट अँड लॉस profit loss बद्दल आता आपण बॅलन्स शीट हाती घेऊ ह्या टप्प्यावर आपल्याला इ ची गणना करायची आहे एकूण सर्वसमावेशक उत्पन्न 2393 आहे पण इ च्या सूत्राप्रमाणे प्रॉफिट आफ्टर टॅक्स PAT ला समभागांच्या संख्येने भागल्यावर हा फक्त याच कंपनीचा वर्षाचा नफा आहे तर आपण 1436 ला 222 नी भागू समभागांची संख्या आपल्याला माहित आहे आणि आपल्याला बेसिक इ 45 शेचाळीस मिळतं जे डायलूटेड इ मध्ये आपण चालू समभागांची संख्या घेतो आणि डायलूटेड इ ची गणना करताना भाजकाच्या ठिकाणी भविष्यकाळातील समभागांची संख्या घेतो आपण प्रॉफिट अँड लॉस profit lossवर चर्चा संपवली आणि आता आपण बॅलन्स शीट समजून घेऊया आता खाली दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला गणना करायची आहे आणि बॅलन्स शीट तयार करायची आहे हे आकडे आहेत बॅलन्स शीट चे पुन्हा एकदा कागद आपल्या पुढे घ्या आपण प्रत्येक कलम वर पहिले चर्चा करू आणि त्यानंतर प्रत्यक्षात बॅलन्स शीट तयार करू सर्वप्रथम आहे अधिकृत भाग भांडवल आता भाग भांडवल म्हणजे काय आणि ते कुठे असायला हवे आपण ह्याला इक्विटी समजावे कि भागधारक भांडवल समजावे हा एक फसवा कलम आहे आणि अनेकदा विद्यार्थ्याना असे वाटते की हा भागधारक निधी आहे पण खरे पाहता असे नाहीये अधिकृत भांडवल हे कंपनीला परवानगी दिलेले जास्तीत जास्त भांडवल आहे ह्याला बॅलन्स शीट मध्ये हे एक कलम म्हणून घेऊ नये जरूर असल्यास फक्त एका टीप च्या रूपात ह्याला नमूद केल्या जाऊ शकते परंतु एकूण संख्येत याला घेऊ नये म्हणून आपण याच्या पुढे NA असे लिहू आणि एकूण संकेत याचा समावेश नाही करू इतर अल्प मुदतीची गुंतवणूक नावात उल्लेख केल्याप्रमाणे ही एक गुंतवणूक आहे पण मी याच्यापुढे काय लिहू NCA की CA स्पष्टपणे दिले आहे की ही अल्प मुदतीची आहे म्हणून हा करंट असेट्स चा एक भाग असायला हवा आणि NCAच्या खाली गुंतवणुकीचा भाग नव्हे म्हणून आपण याच्यापुढे CA असे लिहू इतर नोन करंट लायबिलिटी च्या पुढे NCL रोख आणि रोख समकक्षांव्यतिरिक्त बँक बॅलन्स हा कुठे जाईल तुम्हाला माहित आहे का की साधारणपणे बँक बॅलन्स रोख आणि रोख समकक्षांचाच भाग असतो पण इथे स्पष्टपणे दिले आहे की ही रक्कम तरल स्थितीत नाहीये कुठल्याही कारणाने का असेना म्हणून आपल्याकडे बँकेत ही शिल्लक रक्कम आहे परंतु आपण ती काढू शकत नाही म्हणून ती रक्कम रोख आणि रोख समकक्षांचा भाग नसुन तिला आपण करंट असेट्स म्हणून मानले पाहिजे मला वाटतं की हा तुमच्यापैकी बहुतांश लोकांसाठी नवीन कलम आहे तुम्ही तो लक्षात असू द्यावा बॉरोइंग्स हे निरनिराळ्या प्रकारचे कर्ज आहेत म्हणून हे नोन करंट असेट्स आहेत बॉरोइंग्स कर दोन प्रकारचे असतात ठीक आहे दीर्घ कालीन बॉरोइंग्स आणि दुसरे फक्त बॉरोइंग्स म्हणून आपण दीर्घकालीन बॉरोइंग्स ला NCL लिहू आणि इतर बॉरोइंग्स ला CL आता रोख आणि रोख समकक्ष हे करंट असेट्स आहेत कॉन्टिनजेन्ट असेट्स आपण त्यांना NCL ची वागणूक द्यायची की NCA ची हे NCA कडे जाईल का याचे उत्तर 'नाही' असे आहे कारण कॉन्टिनजेन्ट असेट्स ला बॅलन्स शीट मध्ये दाखवू शकत नाही तसे विचारात घेऊ नये तर मी त्याला NA असे चिन्हांकित करतो आहे कॉन्टिनजेन्ट लायबिलिटी चे सुद्धा असेच आहे हे आकस्मिक कलम आहेत आणि त्यांचे असणे काही ही अनिश्चित घटनांवर आधारित असते आज ही लायबिलिटी अस्तित्वात नाही म्हणून आपण त्याला NA असे चिन्हांकित करू मुख्य बॅलन्स शीट मध्ये ह्याला समाविष्ट करू नये पूर्ण बेरीज केल्या नंतर तळटीप म्हणून येऊ शकते चालू कर देयता हा एक CL चा भाग आहे स्थगित कर देयतेची भरपाई चालू वर्षात करायची नसल्यामुळे ह्याला NCL असे नमूद करू विल्हेवाट निहाय समूहाच्या मालमत्तेचे वर्गीकरण दोन प्रकारे होऊ शकते विक्री योग्य मालमत्ता किंवा मालकी हक्काने वितरण करण्याकरिता ठेवलेली मालमत्ता हा सुद्धा एक फसवा कलम आहे तो कुठे जाईल तर हे काही फिक्सेड असेट्स आहेत ज्यांची विल्हेवाट लावायची आहे उदाहरणार्थ कारखान्यात ठेवलेली भंगारात काढलेली जुनी यंत्रसामुग्री पण आपल्याला त्याची विक्री करायची आहे आणि म्हणून त्याचे वर्गीकरण विक्री योग्य मालमत्ता किंवा मालकाला परत करण्याकरिता ठेवलेली मालमत्ता म्हणून जरी हे फिक्सेड असेट्स मध्ये घेतल्या जाऊ शकते तरी सध्या ते विक्रीयोग्य असल्यामुळे त्याला CA असे चिन्हांकित करू शकतो हा सुद्धा एक फसवा कलम आहे पेड अप इक्विटी शेअर कॅपिटल हे इक्विटी भांडवल आहे म्हणून आपण त्याच्यापुढे 'E' असे लिहू फक्त याची तुलना अधिकृत भांडवलाशी करा बघा अधिकृत भांडवल 235 करोड रुपये आहे म्हणजे ही जास्तीत जास्त रक्कम आहे जी कंपनी उभारू शकते पण कंपनीने वास्तवात फक्त 222 करोड रुपये उभारले ज्याला आपण मालकाचा निधी किंवा इक्विटी असे समजू इनटेनजीबल असेट्स हे फिक्सेड असेट्स आहेत आणि अमूर्त स्वरूपाचे आहेत म्हणून आपण त्याला 'NCA' असे चिन्हांकित करू कॅपिटल वर्क इं प्रोग्रस हे बांधकाम संबंधी चालू असलेलं काम आहे आणि फिक्सेड असेट्स चा एक भाग आहे आपण त्याला 'NCA' असे चिन्हांकित करू इनटेनजीबल असेट्स अंडर डेव्हलपमेंट हे सुद्धा कॅपिटल वर्क इं प्रोग्रस सारखेच आहे परंतु हे इनटेनजीबल असेट्स आहेत उदाहरणार्थ पेटंट आणि चालू असलेले संशोधन कार्य आता हे तयार नाहीये पण तरीही ते फिक्सेड असेट्स चा एक भाग आहे म्हणून आपण त्याला 'NCA' असे समजू इतर करंट लायबिलिटी हे 'CL' च्या अंतर्गत आहेत इन्व्हेंटरी च्या पुढे 'CA' लिहू इन्व्हेस्टमेंट इन सबसिडायरीज कुठे जाईल हे लक्षात घ्या की सहाय्यक कंपन्यांमधील गुंतवणूक ही अल्पकालीन नसून दीर्घकालीन गुंतवणूक आहे म्हणून आपण त्याला 'NCA' असे लक्षात घेऊ तुम्ही बघू शकता की ही बरीच मोठी म्हणजे 16 हजार करोड रुपये एवढी रक्कम आहे ही कंपनी बिर्ला उद्योग समूहातील एक मोठी कंपनी आहे आणि त्यांचे अनेक सहाय्यक कंपनीस असतील आणि ह्या सहाय्यक कंपन्यांमध्ये त्यांचे समभाग असतील म्हणून आपण त्याला 'NCA' असे लक्षात घेऊ इन्वेस्टमेंट प्रॉपर्टी हा सुद्धा एक कलम आहे आणि आपण तो अगोदर हाताळलेला नाहीये गुंतवणुकी साठी त्यांनी काही जमीन किंवा मालमत्ता खरेदी केली आहे म्हणून याच्यासमोर आपण 'NCA' असे लिहू पण हे फिक्सेड असेट्स नसून त्याला गुंतवणुकी खाली दाखवण्यात येईल इन्व्हेस्टमेंट इन असोसिएट्स सुद्धा 'NCA' आहे असोसिएट म्हणजे काय ज्या कंपनीत आपले 51 किंवा जास्त समभाग आहेत तिला सहाय्यक कंपनी म्हणतात जर तुम्ही 51 पेक्षा कमी समभागांचे धारक आहात पण तुम्हाला आपले वर्चस्व ठेवण्यात स्वारस्य आहे तर अशा कंपनीला असोसिएट कंपनी म्हटले जाईल पण सध्या तुम्ही याला 'NCA' असे चिन्हांकित करा नोन करंट असेट्स शी संबंधित लायबिलिटी किंवा विल्हेवाट निहाय समूहाच्या मालमत्तेचे वर्गीकरण विक्री योग्य मालमत्ता किंवा वितरण करण्याकरिता ठेवलेली मालमत्ता ही एक लायबिलिटी आहे परंतु ती काही अशा असेट्स शी संबंधित आहे जे विक्रीकरिता ठेवले आहेत म्हणून आपण त्याचे वर्गीकरण 'NCL' असे नाही करू ते अल्पकालीन स्वरूपाचे आहेत म्हणून आपण त्यांना 'CL' असे वर्गीकृत करू करंट टॅक्स असेट्स नावाप्रमाणे चालू कलम आहेत म्हणून आपण त्याला 'CA' असे चिन्हांकित करू हे आगाऊ करा सारखे आहेत ज्याची पूर्तता एका वर्षात करावी लागते दिलेले कर्ज दीर्घकालीन असल्यामुळे त्याच्यासमोर 'NCA' असे लिहू अल्प काळाकरिता दिलेल्या कर्जा पुढे 'CA' असे चिन्हांकित करू लॉंग टर्म प्रोव्हिजन दीर्घकालीन असतात एक लायाबिलिटी असतात पण नॉन करंट लायबिलिटी म्हणून 'NCL' नोन करंट टॅक्स असेट्स हे टॅक्स असेट्स आहेत पण नोन करंट प्रकारचे म्हणून 'NCA' इतर करंट असेट्स हे 'CA' असतील इतर करंट फायनान्शियल लायबिलिटी हे चालू प्रकारचे असल्यामुळे आपण त्याला 'CL' असे चिन्हांकित करू ते वित्तीय स्वरूपाचे आहेत ते ट्रेड क्रेडिटर्स सारखे नसून काही कर्ज किंवा काही पैसा उभारलेला असो शकतात परंतु अल्प कालावधी साठी म्हणून आपण त्याला 'CL' असे चिन्हांकित करू आदर इक्विटी नावाप्रमाणेच ही इक्विटी आहे म्हणून आपण तिला 'E' असे चिन्हांकित करू आता ह्या आदर इक्विटी चा काय अर्थ आपल्याला भाग भांडवल माहीतच आहे जे 222 आहे आणि ही 49000 करोड रुपयांची मोठी रक्कम आहे तर ही काय असू शकते याचा संदर्भ राखीव रकमेचा असल्यामुळे त्यांनी ह्याला आदर इक्विटी असे म्हटले आहे म्हणून आपण याच्यापुढे 'E' असे लिहू अदर फायनान्शियल असेट्स आर्थिक स्वरूपाचे असल्यामुळे दीर्घकालीन असू शकतात म्हणून आपण त्यांना 'NCA' असे लिहू पण इथे एक युक्ती आहे इथे दोन कलम दिले आहेत आणि आपल्याला एक अजून दिला आहे जो 'आदर लॉंग टर्म फायनान्शियल असेट्' आहे याचा अर्थ असा की हा विशिष्ट कलम दीर्घकालीन आहे आणि हा कलम अल्पकालीन आहे म्हणून आपण ह्याला 'NCA' असे चिन्हांकित करू कारण तो दीर्घकालीन आहे तर ह्याला 'CA' असे चिन्हांकित करू अदर फायनान्शियल लायबिलिटी लॉंग टर्म ही आर्थिक लायबिलिटी पण दीर्घकालीन स्वरूपाची असल्यामुळे आपण त्याला 'NCL' असे चिन्हांकित करू आता कदाचित तुम्हाला तपासावं लागेल की अजून कुठल्या फायनान्शियल लायबिलिटी आहेत का पण ज्या अल्प काळाच्या असतील तर आपण जरा मागे जाऊन तपास करू तुम्ही बघू शकता की तिथे काही अदर करंट फायनान्शियल लायबिलिटी आहेत ज्याला आपण बरोबर 'CL' असे चिन्हांकित केलेले आहे आणि काही दीर्घकालीन अदर फायनान्शियल लायबिलिटी आहेत आपण त्याला 'NCL' असे चिन्हांकित केले आहे अदर इन्व्हेस्टमेंट या गुंतवणुकी आहेत पण चालू गुंतवणुकी नाहीत त्यांनी अगोदरच काही ही चालू गुंतवणुकी दिल्या होत्या ज्यांना आपण पूर्वीच चिन्हांकित केले होते जर तुम्हाला आठवत असेल काही चालू गुंतवणुकी होत्या पहा काही इतर गुंतवणूक अल्पकालीन होत्या ज्यांना 'CA' असे चिन्हांकित केले होते आणि ही इतर गुंतवणूक इथे दिले नाही की अल्पकालीन आहे म्हणून कदाचित ती दीर्घकालीन आहे म्हणून आपण तिला 'NCA' असे चिन्हांकित करू आता मालमत्ता कारखाना आणि उपकरणे यांचा संदर्भ आहे फिक्सेड असेट्स म्हणून 'NCA' ट्रेड प्रोविजनस आपण अगोदरच दीर्घकालीन तरतुदी लक्षात घेतल्या आहेत का जर तुम्ही थोडं मागे जाल तर तुमच्या लक्षात येईल की दीर्घकालीन तरतुदी होत्या ज्यांना 'NCL' असे चिन्हांकित केले होते तर ह्या तरतुदी अल्पकालीन असण्याची शक्यता आहे आणि आपण त्यांना 'CL' असे चिन्हांकित करू ट्रेड पेयेबल्स हे व्यापाराशी संबंधित आहे म्हणून 'CL' ट्रेड पेयेबल्स दीर्घकालीन असतात म्हणून हे 'NCL' तुम्ही बघू शकता के बहुतांश ट्रेड पेयेबल्स ज्यांचे मूल्य 5000 करोड आहे ते अल्पकालीन आहेत आणि फक्त काहीच दीर्घकालीन आहेत ज्यांचे मूल्य 24 करोड आहे आणि ट्रेड रिसिवेबल्स हे नियमित करंट असेट्स आहेत म्हणून 'CA' तर आपण बॅलन्स शीट मधील सर्व कलमांना चिन्हांकित केले आणि त्याआधारे तुम्हाला आता गणना करायची आहे करंट असेट्स करंट लायबिलिटी एन टोटल इक्विटी आणि डेट इक्विटी रेषीयो ह्या सर्वांची तर आता आपण इथेच थांबू आणि पुढील सत्रामध्ये मी तुम्हाला उत्तर दाखविन मी आशा करतो की तोपर्यंत तुम्ही ही ते पूर्ण करू शकाल